आता पॉवर एम्पलीफिकेशनसाठी आपण काय करू शकतो हे अगदी स्पष्ट आहे की सिग्नलचे स्रोत जो सर्किटला जोडलेला असा एकमात्र स्त्रोत असू शकत नाही कारण मग आपल्याला नेटवर्कमधून जे आउटपुट बाहेर मिळेल ते नक्कीच कमी असेल त्यामुळे शक्तीचा अतिरिक्त स्रोत आवश्यक आहे म्हणजे आपल्याकडे काही संबंधित इनपुट सिग्नल आहेत जसे की v1 किंवा vin आणि तेथे अतिरिक्त उर्जा स्त्रोत देखील असणे आवश्यक आहे म्हणून संबंधित सिग्नल स्रोतांमधून आपण घातलेल्या शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ऊर्जा बाहेर येणे आवश्यक आहे आता हे अगदी सामान्य गोष्ट आहे जरी या गोष्टी आपल्याला कसे कार्य करतात हे आपल्याला समजत नसेल तरीही एम्पलीफायर बॅटरीने किंवा ऊर्जा स्त्रोतासह कसे कार्य करते हे माहित आहे तर आपल्याकडे आपल्या वर्गात अशी व्यवस्था आहे आणि अशाच प्रकारे ते मेंस प्लगला जोडले आहेत वास्तविक पाहता मायक्रोफोनमधून काही शक्ती येत आहे लाऊड स्पीकर मधून येणारी आउटपुट पॉवर मायक्रोफोन मधून येणाऱ्या पॉवरपेक्षा जास्त असते आणि हे कसे करते की ते प्रत्यक्षातून थोडी शक्ती काढते आणि लाऊडस्पीकरमधील अतिरिक्त शक्ती मध्ये रुपांतरीत करते याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे मी पुन्हा दोन पोर्ट नेटवर्क घेत आहे आणि मी असे समजतो की एन लिनियर दोन पोर्ट नेटवर्क आहे आता मी म्हणालो की माझ्याकडे सिग्नलचा स्रोत आणि दुसरा अतिरिक्त शक्तीचा स्रोत असेल तर सहजतेने दोघांमध्ये फरक करण्यासाठी मी सिग्नल स्रोत काही सायनोसाईड आणि अतिरिक्त उर्जा स्त्रोत डीसी असल्याचे मानेल आता हे अगदी सामान्य आहे परंतु अतिरिक्त स्त्रोत देखील सायनोसाईड असू शकतो परंतु सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा फॉर्म म्हणजे अतिरिक्त स्रोत डीसी आहे म्हणूनच मी असे गृहीत धरले आहे तर हे इनपुट द्वारे vi चे काही पीक मूल्य vi cosωt आहे तर तसे हे केवळ एक लिनियरदोन पोर्ट नेटवर्क नाही तर ते पॅसिव देखील आहे तर आता आऊटपुट समान फ्रिक्वेंसीचे सायनोसाईड आहे कारण हे लिनियर नेटवर्क आहे आणि साधेपणासाठी मी असे समजेल की ते त्याच फेजमध्ये आहे ते आहे की नाही यामुळे काही फरक पडत नाही आता पुन्हा आपल्याकडे सर्किटमध्ये एकच स्वतंत्र स्त्रोत आहे तर हे आपल्याला माहित आहे की येथे पॉवर गेन होऊ शकत नाही परंतु मी ते फक्त पाहत आहे आणि हा करंट जो लोडमध्ये जात आहे तो i1 cosωt असेल आपल्याला आधीच माहित आहे की पोर्ट व्हेरिएबल्स जसे की v1 i1आणि v2 i2 आहेत आउटपुट पॉवर v2 i2 ही v1 i1 पेक्षा कमी आहे तर हे सर्किट आपल्याला अजिबात पॉवर गेन देऊ शकत नाही आता आपण हे करू शकतो की या सर्किटमध्ये कुठेतरी अतिरिक्त पॉवर स्रोत जोडला जाऊ शकतो तो कुठेही असू शकतो त्याने काही फरक पडत नाही समान युक्तिवाद लागू होईल परंतु लक्षात ठेवा हे नेटवर्क एक पॅसिव लिनियर दोन पोर्ट नेटवर्क आहे आता फक्त उदाहरणाकरिता मी असे गृहीत धरतो की पॉवरचा अतिरिक्त स्रोत इनपुट स्त्रोतासह सिरीजमध्ये जोडलेला आहे तर समजा की हे इनपुट सिग्नल स्त्रोत आहे आणि हा अतिरिक्त स्त्रोताचा दुसरा स्त्रोत आहे जो सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि समजा त्याची किंमत v10 आहे तर आता आपल्याकडे काही vo आणि काही लोड चालू असेल आणि यात vi आणि v10 मुळे घटक देखील असतील मी एवढेच सांगतो आहे की या दोन्ही स्रोतांचा आउटपुट व्होल्टेजवर काही परिणाम होईल त्यामुळे हे अगदी सामान्य विधान आहे आता प्रश्न असा आहे की vi इनपुट स्त्रोतामुळे लोडमध्ये असणारी उर्जा कारण हे सिग्नल स्त्रोत आहे हा स्त्रोत आहे ज्यात उपयुक्त माहिती आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मी यास vi cosωt म्हणतो तर लोडमधील vi घटकामुळे जर त्यात डावीकडून इनपुट स्त्रोताद्वारे दिल्या जाणाऱ्या उर्जेपेक्षा अधिक उर्जा असेल आणि उत्तर असेल की ते कमी असेल आणि उत्तर अगदी सोपे आहे कारण हे एक लिनियर नेटवर्क असल्यामुळे येथे सुपरपोजिशन लागू होईल याचा अर्थ काय आहे मी हे कॉपी करतो याचा अर्थ असा आहे की यावरील उपाय सुपरपोजिशनद्वारे मिळविला जाऊ शकतो आणि येथे दोन अटी आहेत त्या अटी पैकी एक म्हणजे ज्यामध्ये केवळ vi अस्तित्वात आहे आणि दुसरी म्हणजे ज्यामध्ये फक्त v0 अस्तित्वात आहे हे एक लोड आहे म्हणूनच यावर सुपरपोजिशनद्वारे उपाय शोधला जाऊ शकतो जिथे आपण नेटवर्कला फक्त vi जोडला आहे आणि लिनियर नेटवर्क असल्यामुळे येथे फक्त v10 जोडले गेले आहे आता या प्रकरणात स्पष्टपणे आउटपुट व्होल्टेज vo1 आणि लोड करंट vL1 केवळ सिग्नल vi मुळे मिळत आहे आणि या प्रकरणात आउटपुट व्होल्टेज vo2 आणि लोड करंट iL2 केवळ DC सोर्स v10 मुळे आहेत म्हणून आपण पॉवरमोजल्यास vi म्हणजे vi cosωt असेल iL1 आणि vo1 दोन्ही सायनोसाईड असतील आणि त्यांचा गुणाकार म्हणजे पॉवर असेल या प्रकरणात आपल्याला आधीच माहित आहे की v2 i2 हा v1 i1 पेक्षा कमी किंवा समान आहे म्हणून सिग्नल घटकामुळे मिळालेली आउटपुट पॉवर ही सिग्नल घटकामुळे मिळालेल्या इनपुट पॉवरपेक्षा कमी किंवा समान आहे तर याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे आपल्याकडे लिनियर नेटवर्क असल्यास जरी आपण अतिरिक्त उर्जा स्त्रोत वापरत असला तरीही आपल्याकडे सिग्नल घटकामधील इनपुट पॉवरपेक्षा सिग्नल घटकामधील आउटपुट पॉवर अधिक असू शकत नाही आपल्याकडे निश्चितपणे अतिरिक्त आउटपुट पॉवर आहे कारण उदाहरणार्थ आपण हा रेजिस्टन्स लोड आहे असे समजल्यास या रेजिस्टन्समधील व्होल्टेज इनपुट स्रोत तसेच डीसी हे दोन्ही घटक असतील तर लोडमध्ये निश्चितपणे अतिरिक्त उर्जा असेल परंतु ते सिग्नल घटकातील पॉवरमध्ये रूपांतरित होणार नाही कारण आपण लिनियर नेटवर्क असल्यामुळे सिग्नल आणि डीसीसह सर्किटचे स्वतंत्रपणे विश्लेषण करू शकतो आणि आपण असे गृहित धरू की सिग्नल साइनसॉइड आहे म्हणून पॉवरचा सिग्नल घटक फक्त यापासून येईल आणि लोड पॉवरचा डीसी घटक फक्त त्यामधून येईल म्हणूनच आपण एखादा अतिरिक्त स्रोत जोडला तरीही आपल्याला सिग्नल घटकावर जास्त आउटपुट पॉवर मिळणार नाही आपल्याला निश्चितपणे लोडमध्ये अधिक पॉवर मिळेल परंतु ते सिग्नल घटकामध्ये नसेल आता हे अगदी स्पष्ट आहे आणि आपण स्वत विश्लेषण करू शकता अतिरिक्त डीसी स्रोत जोडण्याचा हा एकमेव मार्ग नाही तिसरे पोर्ट वापरुनसुद्धा हे केले जाऊ शकते परंतु लिनियर नेटवर्क असल्यामुळे असे होईल आपण लिनियर नेटवर्कला नेहमीच भिन्न सर्किटमध्ये विघटित करू शकता ज्यात एका वेळी केवळ एक स्त्रोत सक्रिय केला जातो तर आपण एका वेळी केवळ सिग्नल स्त्रोत सक्रिय करू शकता आपण एका वेळी डीसी स्त्रोत सक्रिय करू शकता आणि यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकता की सिग्नल घटकातील आउटपुटमधील पॉवर इनपुट सिग्नलपेक्षा वेगळी नाही तर संपूर्ण कल्पना अशी होती की जर आपल्याकडे केवळ सिग्नल इनपुट असल्यास आउटपुट पॉवर इनपुट पॉवरपेक्षा लहान असेल म्हणून आपण विचार केला की आपण पॉवरचा अतिरिक्त स्रोत जोडू आपण कुठेतरी बॅटरी जोडू परंतु सर्किट लिनियर असल्यास याचा उपयोग होणार नाही कारण एकदा सर्किट लिनियर झाले की आपल्याकडे दोन स्त्रोत एकत्र असतील किंवा विभक्तपणे कार्य करत असतील तरी प्रत्येक स्रोताचा प्रभाव सारखाच राहतो यालाच सुपरपोजिशन असे म्हणतात तर पॅसिव डिव्हाइस म्हणजे Pout ≤ Pin म्हणजे सिग्नल स्त्रोत एकमात्र उर्जा स्रोत असल्यास आपल्याकडे एका बॉक्सला इनपुट आणि आउटपुट असल्यास आणि इनपुटमध्ये केवळ सिग्नल स्त्रोत असल्यास आउटपुट पॉवर सिग्नल स्त्रोताकडून मिळणाऱ्या पॉवरपेक्षा कमी असेल तर पुढील कल्पना ही अतिरिक्त उर्जा स्त्रोत आहे आता हे आपल्याला अनुभवाने माहित आहे की आपले सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट बॅटरीसह कार्य करते असे का आहे कारण आपल्याला एम्प्लिफिकेशनची आवश्यकता आहे आणि आपल्याला उर्जाच्या अतिरिक्त स्त्रोताची आवश्यकता आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला एक लहान सिग्नल मिळेल तेव्हा आपण बॅटरीपासून उर्जा वाढवू शकता ही सामान्य कल्पना आहे हे अद्याप कसे कार्य करीत आहे हे आपल्याला माहिती नसले तरीही यामागील कल्पना ही यातून काही शक्ती सिग्नल घटकामध्ये रूपांतरित करणे अशी आहे परंतु आपल्याकडे लिनियर डिव्हाइस असल्यास आणि हे निश्चितपणे सर्व उपकरणे पॅसिव आहेत तर हे कार्य करत नाही या सिग्नल घटकामधील आउटपुट उर्जा इनपुट सिग्नलघटकामधील उर्जापेक्षा कमी असणार आहे या लिनियर नेटवर्कमध्ये जेव्हा आपल्याकडे दोन स्रोत असतात म्हणजे सिग्नल स्त्रोत आणि अतिरिक्त उर्जा स्त्रोत असतात तेव्हा सिग्नल स्त्रोतामुळे आउटपुटवर कोणताही परिणाम होत नाही कारण आपण अतिरिक्त उर्जा स्त्रोत कनेक्ट केला आहे जेव्हा आपण त्यास स्वतः कार्य करत असलेल्या स्त्रोतासह सुपरपोजिशन मध्ये विघटित करता तेव्हा हे अगदी सहजपणे दिसून येते म्हणून अतिरिक्त स्त्रोत तेथे असला किंवा नसला तरी सिग्नल स्त्रोतामुळे आउटपुट अगदी सारखेच येते हे अतिरिक्त स्त्रोतापेक्षा स्वतंत्र असेल तर एम्प्लिफिकेशनसाठी आपण लिनियर डिव्हाइस वापरू शकत नाही तर सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की आपल्याला नॉनलिनियर डिव्हाइसची आवश्यकता आहे आता तुमच्यातील काहीजणांना कदाचित ट्रान्झिस्टर किंवा इतर एम्प्लिफाईंग डिव्हाइस यांची माहिती असेल आणि आपणास माहित आहे की ते नॉन लिनियर आहेत हे अनियंत्रित नाही खरं तर गोष्ट अशी आहे की आपल्याकडे फक्त लिनियर डिव्हाइस असतील तर आपल्याला कधीही एम्प्लिफिकेशन मिळू शकत नाही कारण केवळ नॉन लिनियर डिव्हाइससह आपल्याला पॉवर एम्प्लिफिकेशन मिळू शकते आता हे आपल्याला नॉन लिनियर सर्किटच्या विश्लेषण पद्धतींचा अभ्यास करण्यास देखील चांगले प्रेरणा देते आणि त्या योग्यरितीने समजून घेतात वगैरे तर त्या गोष्टी आपण पुढील धड्यांमध्ये पाहू ज्या आपल्याला नॉन लिनियर डिव्हाइसचा अभ्यास आणि नॉन लिनियर सर्किट्सचे विश्लेषण करण्याची पद्धत यासाठी प्रेरणा देते इत्यादी जरी ते लिनियर सर्किट्सपेक्षा अधिक क्लिष्ट असले तरी कारण नॉन लिनियर डिव्हाइसशिवाय आपल्याकडे कोणतेही एम्पलीफायर असू शकत नाहीत आणि एम्पलीफायरशिवाय माहितीच्या युगातील कोणतेही चमत्कार होणार नाहीत कारण या एम्प्लिफायर्सद्वारे आपण आपल्या सभोवतालच्या सर्व अद्भुत एनालॉग आणि डिजिटल सर्किटरी तयार करू शकता